पूर्वी आम्ही अल्गोरिदम शेड्यूल करणारी रिअल टाइम शेड्यूलिंग अल्गोरिथम पहात होतो सुरुवातीस आम्ही साध्या क्लॉक ड्रिव्हन शेड्यूलरकडे पाहिले आणि नंतर आम्ही इव्हेंट ड्रिव्हन शेड्युलर बघत आहोत सुरुवातीस आम्ही ईडीएफ वर चर्चा केली होती आणि त्यानंतर रेट मोनोटोनिक शेड्यूलरबद्दल चर्चा करीत होतो आणि रेट मोनोटोनिक शेड्युलरमध्ये आम्ही पाहिले की शेड्यूलिंग अल्गोरिदम खरोखर सोपे आहे हे प्री एम्पॅटीव्ह शेड्यूलर आहे आणि आम्हाला त्यांच्या घटनांच्या वारंवारतेवर किंवा कालावधीनुसार कार्यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे आणि त्यानंतर आम्ही असे काही गणिताचे विश्लेषण केले की कार्ये निर्धारित वेळेची अंतिम मुदत पूर्ण करतील आणि आम्ही महत्त्वपूर्ण निकालांकडे पाहिले तर पहिले म्हणजे कार्ये शेड्यूल करण्यायोग्य होण्यासाठी उपयोग 1 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे परंतु ही एक आवश्यक अट होती ते पुरेसे नाही आणि नंतर आम्ही ही पूरेशी स्थिती पाहिली आणि आपण ती अभिव्यक्ती पाहिली होती की उपयोगिता शेड्युलेबल टास्क पेक्षा कमी असावी परंतु ही निराशावादी स्थिती आहे कारण एखादी कार्ये जरी लियू लेलँड स्थितीत अपयशी ठरते परंतु तरीही ते शक्यतो शेड्युल केले जाऊ शकते आणि अशाप्रकारे आम्ही लियू आणि लेहोक्स्की प्रमेयकडे पाहिले लियू आणि लेहोक्स्की निकषामागील मुख्य कल्पना अशी आहे की जेव्हा सर्व कार्ये एकत्र येतात तेव्हा सर्वात वाईट परिस्थिती उद्भवते जर कार्ये त्यांची पहिली अंतिम मुदत पूर्ण करतात तर कार्ये त्यांच्या सर्व मुदतीनुसार त्यांची पूर्तता करत राहतील आणि सिद्धांतानुसार एखादी टास्क सेट 0 फेजच्या स्थितीत त्याची पहिली अंतिम मुदत पूर्ण करते त्यानंतर सेट केलेले कार्य सर्व संभाव्य फेजिंगमध्ये अंतिम मुदत पूर्ण करतात आणि सेट केलेली कार्ये त्यांची पहिली अंतिम मुदत पूर्ण करेल की नाही हे ग्राफिकरित्या तपासले गेले परंतु ते जरा त्रासदायक होते आणि मग आम्ही गणिताची अभिव्यक्ती पाहिली जी सांगते की एखादी कार्ये निश्चित केलेली मुदत पूर्ण करतात की नाही कार्य साठी अंतिम मुदत या अभिव्यक्ती द्वारे दिली जाते आपण पाहिल्याप्रमाणे या अभिव्यक्तीमागील कल्पना अशी आहे की जेव्हा जेव्हा जास्त प्राधान्य कार्य येते तेव्हा कमी प्राधान्य कार्ये चालू शकत नाहीत उच्च प्राधान्य कार्ये चालतील आणि त्या वेळेसाठी उच्च प्राधान्य कार्य 0 फेजमध्ये चालू होईल ते द्वारे दिले जाते उदाहरणार्थ जर कार्य कालावधी 20 असेल आणि आमच्याकडे उच्च प्राथमिकता असलेले कार्य असेल ज्याचा कालावधी 7 असेल तर म्हणूनच pi मध्ये जास्तीत जास्त 3 वेळा pj येऊ शकतात pj 0 7 आणि 14 या ठिकाणी आढळेल आणि म्हणून आम्ही उच्च प्राथमिकता कार्यासाठी जनरलायझेशन करू शकतो जसे कारण प्रत्येकवेळी जे कार्य साठी रन होईल उच्च प्राथमिकता कार्य T j या वेळेसाठी रन होईल आणि हे इतर सर्व प्राथमिकता कार्यासाठी विचारात घ्यावे लागेल प्रत्येक कार्यासाठी आम्हाला ही अट तपासावी लागेल जरी ही अट पूर्ण झाली तर आपण असे म्हणू शकतो की कार्य त्यांची अंतिम मुदत पूर्ण करतात लिऊ लेलँड आणि लिऊ लेहोक्स्कीच्या अभिव्यक्त्यांवर आधारित काही उदाहरणे आपण येथे प्रथम कार्य करीत आहोत ते 3 कार्ये T1 T2 आणि T3 आहे आणि T1 साठी कार्यवाहीची वेळ 20 मिलीसेकंद आहे आणि p1 कालावधी 100 आहे e2 कार्यवाहीची वेळ 30 मिलिसेकंद आहे p2 कालावधी 150 आहे आणि e3 कार्यवाहीची वेळ 60 मिलीसेकंद आणि p3 कालावधी 200 मिलीसेकंद आहे रेट मोनोटॉनिक अनालिसिसद्वारे आम्हाला T1 ला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल कारण हा कालावधी सर्वात कमी आहे T2 आणि T3 ला पुढील उच्चतम प्राथमिकता नुसार सर्वात कमी प्राधान्य आहे रेट मोनोटॉनिक शेड्यूलिंगच्या या प्राधान्य असाइनमेंटसह टास्क सेट त्याच्या अंतिम मुदतीची पूर्तता करेल की नाही हे तपासूया आम्ही पहात असलेली पहिली गोष्ट म्हणजे लिऊ लेलँड निकष आम्ही विविध कार्यामुळे उपयोग मोजतो आणि पहिल्या कार्यासाठी तो आहे दुसऱ्या कार्यासाठी तो आहे आणि तिसऱ्या कार्यासाठी तो आहे आणि आपल्याला हा तिन्ही कार्यामुळे एकंदर वापर मिळतो तसेच हे तपासणे आवश्यक आहे की लियू लेलँड मर्यादा पूर्ण होत आहे की नाही ३ कार्यांसाठी लिऊ लेलँड मर्यादा जी या सूत्रापासून घेतली आहे ते सोडविल्यानंतर आपल्याला लियू लेलँड मर्यादा 0 78 मिळेल कार्य संचाचा वापर 0 78 हा आहे म्हणून कार्य त्यांच्या अंतिम मुदतीत पूर्ण होतील असे म्हटले जाऊ शकते म्हणून हे अनुमान काढले जाऊ शकते की लियू लेलँड मापदंड पूर्ण आहे आणि कार्ये शेड्यूलेबल आहेत आपण आता दुसरा टास्क सेट बघू जेथे पहिल्या कार्याची अंमलबजावणी वेळ २० मिलिसेकंद आहे आणि कालावधी १०० मिलिसेकंद आहे दुसऱ्या कार्याची अंमलबजावणी वेळ ३० मिलिसेकंद आहे आणि कालावधी १५० मिलिसेकंद आहे तिसऱ्या कार्याची अंमलबजावणी वेळ ९० मिलिसेकंद आहे आणि कालावधी २०० मिलिसेकंद आहे उपयोगिता तपासण्यासाठी आणि टास्क 3 साठी लिऊ लेलँड मर्यादा 0 78 आहे आणि हे लिऊ लेलँड मर्यादेपेक्षा अधिक आहे हे लियू लेलँड चाचणी अयशस्वी करते लियू लेलँडच्या मते ते शेड्यूल करण्यायोग्य नसतील परंतु आम्हाला माहित आहे की लियू लेलँड हा एक निराशावादी परिणाम आहे आणि म्हणूनच आपण लियू आणि लेहोक्स्कीचे वेळापत्रक पूर्ण आहे की नाही याचा अंदाज घेण्यासाठी पूर्ण वेळ प्रमेय तपासण्याची गरज आहे पहिली गोष्ट म्हणजे ग्राफिक प्लॉट बनविणे आणि सर्व कार्ये 0 फेजिंगनुसार अंतिम मुदत पूर्ण करतात की नाही हे तपासून पाहणे आणि जर सर्व कार्ये 0 फेजिंगनुसार त्यांची पहिली अंतिम मुदत पूर्ण करतात तर ते शेड्युलेबल असतात हा एक निष्क्रीय दृष्टिकोन आहे T1 टास्कसह प्रारंभ करणे जे सर्वोच्च प्राधान्य कार्य आहे आणि जरी ते T2 आणि T3 सह झाले तरीही T1 चालेल आणि 20 ला पूर्ण होईल अंतिम मुदत 100 आहे म्हणूनच T1 आपली पहिली अंतिम मुदत पूर्ण करते T2 साठी 30 मिलिसेकंद आणि कालावधी 150 मिलिसेकंद घेते T2ची प्रथम इन्स्टन्स 150 मिलिसेकंदांपूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे आणि T1 व T2 एकत्र आल्यामुळे प्रथम T1 चालू होईल T1 पूर्ण झाल्यामुळे T2 घेतला जाईल आणि T2 50 मिलिसेकंदांपर्यंत चालेल आणि तोपर्यंत ते पूर्ण होईल परंतु त्याची अंतिम मुदत 150 मिलिसेकंद आहे अंतिम मुदतीत T2 पूर्ण होते कारण T1 ची पुढील इन्स्टन्स केवळ 100 वर येईल तिसर्या कार्यासाठी T3 ला 90 मिलिसेकंद आणि अंतिम मुदतीची आवश्यकता आहे आणि कालावधी 200 मिलिसेकंद आहे पुन्हा ग्राफिक प्लॉट करू आणि T1 T2 T3 एकत्र येतात T1 ही सर्वोच्च प्राथमिकता आहे जी 20 मिलिसेकंदांकरिता चालते आणि नंतर T2 30 मिलिसेकंदसाठी धावते आणि या टप्प्यावर T3 चालू करण्यास प्रारंभ करू शकते T3 100 पर्यंत चालू शकते कारण 100 मिलिसेकंद T1 वर उद्भवू शकते आतापर्यंत T3 ने 50 मिलिसेकंदची अंमलबजावणी पूर्ण केली असेल आणि T1 पूर्ण झाल्यानंतर T2 पुन्हा अंमलात येईल आणि T3 अंमलात येईल आणि पूर्ण होईल परंतु ते अंतिम मुदतीत आहे कार्ये त्याची अंतिम मुदत पूर्ण करण्यासाठी निर्धारित केली आहेत आणि आम्ही T1 T2 आणि T3 या सर्वांनी त्यांची पहिली अंतिम मुदत पूर्ण केली आहे हे ग्राफिक रचनेने दाखविले आहे आणि तपासले आहे हे गणिताने करूया आपल्याकडे कार्य आहेत जिथे e120 p1100 e230 p2150 e390 आणि p3200 प्रथम कार्य करण्यासाठी लियू लेहोक्स्कीची स्थिती तपासली जाते टी 1 उच्च प्राथमिकता कार्य आहे आणि हे कोणत्याही इतर कार्याद्वारे पूर्व रिक्त केले जाणार नाही आणि म्हणून ते २० पर्यंत रन होईल आणि त्याची अंतिम मुदत २०० मिलिसेकंद पूर्ण करेल २० हे १०० पेक्षा लहान आहे आणि हे सुनिश्चित करते की T1 अंतिम मुदत पूर्ण करेल T2 साठी त्याला 30 मिलीसेकंदची गरज भासणार आहे आणि T1 हे उच्च प्राथमिकता कार्य आहे तिथे फक्त एक उच्च प्राथमिकता कार्य आहे जे २ वेळा येऊ शकते कारण आणि प्रत्येक वेळी T1 रन होताना ते २० मिलिसेकंद घेईल येथे 3020∗270 म्हणजेच T2 ची अंमलबजावणी 70 मिलिसेकंद ला पूर्ण होईल त्याचा कालावधी 150 आहे येथे लियू लेहोक्स्की निकष पूर्ण आहे T3 ची अंमलबजावणी वेळ 90 मिलिसेकंद आहे तर कालावधी 200 मिलिसेकंद आहे T1 ला उच्च प्राधान्य असून ते २ वेळा आढळू शकेल कारण आणि 20∗240 मिलिसेकंद उच्च प्राथमिकता कार्याद्वारे घेतल्या जाईल दुसरे उच्च प्राथमिकता असलेले कार्य T2 आहे आणि ते २ वेळा आढळेल कारण आणि T3 कार्य प्रत्येक वेळी ३ वेळा रन होईल एकूण १९० मिलिसेकंद आहे ग्राफिकल स्केचिंगमध्ये प्राप्त झालेला असाच परिणाम आहे परंतु हे साधे अभिव्यक्ती असल्यामुळे कोणत्याही चुका न करता पटकन आणि सहजपणे केले जाऊ शकते तर ग्राफिकल विषयावर चुकण्याची शक्यता असते आणि त्यासाठी बराच वेळ लागतो आता पासून गणिता मधील अभिव्यक्ती आमच्या सर्व उदाहरणांमध्ये थेट वापरली जाईल ग्राफिकल सोल्यूशन गणितातील अभिव्यक्ती वापरू शकतील अशा निराकरणासाठी कार्य करण्यासाठी लियू लेहॉक्स्की निकषपट काम करण्यामागील मुख्य संकल्पना समजून घेण्यास मदत करते लिऊ लेहोक्स्कीच्या निकषातून आम्ही पाहू शकतो की कार्ये शेड्यूल करण्यायोग्य आहेत खालीलप्रमाणे समस्या आहे जिथे 3 कार्ये अस्तित्वात आहेत आणि कार्य T1 ची अंमलबजावणी वेळ 10 आहे कालावधी व अंतिम मुदत दोन्ही 50 समान आहेत आणि फेज 100 मिलिसेकंद आहे आणि सर्व मिलिसेकंदमध्ये आहेत कार्य T2 ची अंमलबजावणी वेळ 20 आहे कालावधी आणि अंतिम मुदत 60 आहे आणि फेज 0 आहे आणि कार्य T3 ची अंमलबजावणीची वेळ 30 आहे कालावधी व अंतिम मुदत दोन्ही 80 आहेत आणि फेज 50 आहे लियू लेलँड अट पूर्ण की नाही हे तपासले जाते आणि त्यानुसार शेड्यूल करण्यायोग्य नसल्यास नंतर निर्धारित कार्ये शेड्यूल करण्यायोग्य नसतात असा निष्कर्ष काढण्यापूर्वी आम्हाला लियू आणि लेहोक्स्की निकष तपासण्याची आवश्यकता आहे परंतु समजा एखादा टास्क सेट लिऊ लेलँड निकष आणि लिऊ आणि लेहोक्स्की निकष हे दोन्ही अपयशी ठरले तर मग प्रश्न उद्भवतो की टास्क सेट शेड्यूल करण्यायोग्य नसल्याचे सुरक्षित पणे निष्कर्ष काढता येऊ शकतो किंवा अद्याप ठरवलेली कार्ये शेड्यूल करण्यायोग्य असतील अशी शक्यता आहे याचे उत्तर असे आहे की जेव्हा एखादी कार्ये लिऊ लेहोक्स्की निकष अयशस्वी ठरवितो तरीही तरीही ती त्याची अंतिम मुदत पूर्ण करेल अशी शक्यता असू शकते यामागील मुख्य कारण म्हणजे लियू लेहोक्स्की निकषात आम्ही सर्वात वाईट परिस्थितीची तपासणी करतो जिथे कार्य सर्व फेज मध्ये येते ते उच्च प्राथमिकता कार्य असते परंतु नंतर दिलेल्या कार्य संचासाठी ते उद्भवू शकत नाही सर्व कार्य सह 0 फेजिंग हे उच्च प्राधान्य कार्य उद्भवू शकत नाही अशा प्रकारे जरी कार्यांच्या सेट साठी लियू लेहोक्स्की निकष अयशस्वी होऊ शकतात परंतु तरीही ते आपल्या कार्य मुदतीची पूर्तता करू शकतात परंतु अशी प्रकरणे खूपच कमी आहेत जिथे निर्धारित कार्ये लिऊ लेहोक्स्कीची चाचणी अयशस्वी ठरतात आणि तरीही तिची मुदत पूर्ण करतात रेट मोनोटोनिक शेड्यूलिंगमधील काही समस्या खालीलप्रमाणे आहेत जिथे सर्वप्रथम ट्रान्झिएंट ओव्हरलोड तपासणे आवश्यक आहे टास्क रिजल्ट लॉगिंग किंवा काही कामे कमी प्राधान्य असलेली कामे आहेत आणि जर यापैकी काही कामे काही कारणास्तव उशीर झाल्या तर त्या सर्वात जास्त प्राधान्य कार्यावर परिणाम करू शकतात जर सर्वात कमी प्राधान्य कार्य उच्च प्राधान्य कार्यांवर परिणाम करू शकत नसेल तर असे म्हटले जाऊ शकते की तात्पुरती ओव्हरलोड अंतर्गत प्रणाली स्थिर आहे परंतु जर सर्वात कमी प्राधान्य कार्य उशिरा झाले तर ते सर्वोच्च प्राधान्य कार्यात देखील विलंब करू शकते मग आम्ही असे म्हणू शकतो की सिस्टम अस्थिर आहे किंवा ईडीएफच्या बाबतीत खरे ट्रान्झींट ओव्हरलोड हाताळण्याची क्षमता आहे रेट मोनोटॉनिक शेड्यूलिंगसाठी खालील परीक्षा आहे असे म्हटले जाऊ शकते की रेट मोनोटॉनिक शेड्यूलिंग अस्थायी ओव्हरलोड अटींमध्ये स्थिर आहे रेट मोटोनिक अल्गोरिदम ओव्हरलोड अटींमध्ये स्थिर आहे रेट मोनोटॉनिक शेड्यूलरमध्ये सर्वात कमी प्राधान्य कार्य उच्चतम प्राथमिकता कार्याची अंतिम मुदत चुकवू शकत नाही कारण येथे मूलभूत तत्त्व असा आहे की जेव्हा कमी प्राधान्य कार्य पूर्ण झाले नाही तरीही अंमलबजावणी साठी उच्च प्राथमिकता कार्य घेतले जाईल म्हणूनच आरएमए खरोखर स्थिर आहे हे कमी प्राधान्य कार्य पूर्व रिक्त करते उच्च प्राथमिकता कार्य आल्यावर कमी प्राधान्य कार्य चालूच राहण्याची शक्यता नसते आणि यामुळे असे दिसून येते की रेट मोनोटॉनिक शेड्यूलिंग तात्पुरते ओव्हरलोड अंतर्गत स्थिर आहे कारण जेव्हा जेव्हा कमी प्राधान्य कार्य पूर्ण झाले नाही तरीही उच्च प्राथमिकता कार्य येते तर ते संदर्भ बदलले जाईल आणि उच्च प्राधान्य कार्य चालू होईल कमी प्राधान्य कार्यात उच्च प्राथमिकता असलेल्या कार्ये करण्यासाठी सीपीयू देणे आवश्यक आहे आणि हे ईडीएफमध्ये पूर्वी जे घडत असे त्याच्या विरुद्ध आहे म्हणूनच ईडीएफ अल्गोरिदमपेक्षा रेट मोनोटोनिक शेड्यूलिंग आणि त्याच्या अभ्यासक्रमाचे हे एक अतिशय सकारात्मक वैशिष्ट्य आहे जेणेकरून ट्रान्झिएंट ओव्हर लोड हाताळणीचा प्रश्न आहे सर्व कार्ये रांगेत ठेवण्यासाठी रेट मोनो टॉनिक शेड्युलरिसची एक अगदी सोपी अंमलबजावणी आहे कार्ये येताच आम्ही त्यास रांगेत ठेवतो आणि प्रत्येक वेळी एखादे टास्क आगमन किंवा पूर्ण होण्यापुर्वी एखादे कार्य घडते तेव्हा आपल्याला कोणते कार्य उपलब्ध आहे रांगेतल्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व कार्यामध्ये सर्वोच्च प्राधान्य कार्य कोणते आहेयासाठी रांगेतून तपासणी करणे आवश्यक आहे परंतु जर आपण या परिस्थितीचे विश्लेषण केले तर एखादे कार्य जेव्हा अंतर्भूत करण्याची वेळ येते तेव्हा आम्ही ते रांगेच्या शेवटी ठेवतो आणि म्हणून अंतर्भूत करण्याची वेळ1 असते परंतु नंतर प्रत्येक शेड्यूलिंग पॉईंट नुसार एखादे कार्य आगमन किंवा पूर्ण झाल्यावर आपल्याला प्रतीक्षा कार्यांमध्ये सर्वात जास्त प्राधान्य कोणाला आहे हे शोधण्यासाठी संपूर्ण रांग तपासणे आवश्यक आहे आणि म्हणूनच हे O आहे अशी काही कार्ये रांगेत थांबून राहणे हा फारसा प्रभावी उपाय नाही यासाठी प्राधान्य रांगा एक उपाय असू शकतो कारण प्राधान्य रांग हिपच्या आधारावर लागू केली जाऊ शकते एक हिप अरेवर लागू केली जाऊ शकते आणि हिप ठेवण्यासाठी अरे डेटा स्ट्रक्चर वापरतो हिप समाविष्ट करण्यासाठी कॉम्प्लेक्सिटी log n आहे आणि हिप अल्गोरिदममध्ये एलिमेंट्सस टाकणे हे Oआहे तर सर्वोच्च प्राधान्य कार्य सहज मिळवता येते आणि ते आहे O लिंक्ड लिस्ट पेक्षा कार्यक्षम म्हणून हे अधिक चांगले आहे परंतु तरीही ते पुरेसे चांगले नाही कारण एखादे कार्य आल्यास प्रत्येक शेड्यूलिंग पॉईंटवर आपल्याला ते कार्य हिप मध्ये प्रविष्ट करणे आवश्यक आहे जे log n आहे मल्टी लेव्हल फीडबॅक रांग वापरून हे सुधारित केले जाऊ शकते हे तेच आहे जे रेट मोनोटोनिक शेड्युलरच्या rate monotonic scheduler ऑपरेटिंग सिस्टमच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्यक्षात वापरले जाते येथे अशी कल्पना आहे की केवळ एका निश्चित प्राधान्य सेटला परवानगी आहे काही वर्गांनंतर आपण पॉझिक्स रीअल टाइम स्टँडर्डबद्दल चर्चा करू आणि उपलब्ध असलेल्या प्राधान्य पातळीची संख्या सामान्यत 16 आहे आणि काही बाबतींत ती 32 आहे परंतु आपल्याकडे प्राधान्य पातळीची निश्चित संख्या असल्यास आपण येथे रांग करू शकतो प्राधान्यक्रम 1 प्रत्येक वेळी एखाद्या कार्यास नियुक्त केल्या जातो एखादे कार्य उद्भवते आम्ही ते रांगेत घेतो आणि ते पूर्ण झाल्यावर ते प्रतीक्षा करत राहते आणि पुन्हा कार्य कालावधी संपेपर्यंत आम्ही येथे एक नवीन इन्स्टन्स समाविष्ट करतो आणि आम्ही हे सर्व कार्य प्राधान्य पातळीसाठी करतो अंतर्भूत करण्यासाठी कॉम्प्लेक्सिटी Oआहे परंतु शेड्यूलिंग पॉइंटवर कार्य निवडताना ते O आवश्यक आहे कारण आपल्याला सर्वोच्च प्राधान्याने कार्य करणे आवश्यक आहे आणि यापैकी कोणत्याही रांगेत कार्य असल्यास ते देखील पाहणे आहे एका शेड्युलरपासून सुरू होणार्या रांगेत काही कार्य असल्यास ते वाट पाहणाऱ्या एखाद्या कार्ये रांगेतून दिसते आणि ते घेतल्या जाते आणि त्याची कॉम्प्लेक्सिटी O आहे आणि म्हणूनच त्यास एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पाहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच टास्क रांगेत समाविष्ट करणे आणि या रांगेतून टास्क मिळवणे हे देखील O आहेत जी एक अत्यंत कार्यक्षम अंमलबजावणी आहे म्हणूनच रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमच्या अंमलबजावणीबद्दल चर्चा केल्याप्रमाणे आपण हे बघू शकतो की रेट मोनोटोनिक शेड्यूलर विशेषत रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टममध्ये बहु स्तरीय रांगेसह लागू केले जाते ते प्राधान्यक्रमांचा निश्चित संच प्रदान करून रेट मोनोटोनी शेड्युलरच्या माध्यमातून रीअल टाइम कार्य सपोर्ट करतात धन्यवाद